सर्वांना नमस्कार या क्लासमध्ये आपण निगेटीव्ह नंबर चे रेप्रेसैन्टेशन आणि 2s कॉम्प्लिमेंट अरिथमॅटिक 2s compliment arithmetic बघणार आहोत आधीच्या क्लासमध्ये आपण नंबर सिस्टिम बघितले पण निगेटिव नंबर्स कसे रिप्रेझेंट करायचे ते बघितलेलं नाही या क्लासमध्ये आपण साईं मॅग्नेट्यूड रीप्रेझेन्टेशन वन्स कॉम्प्लिमेंट 1s compliment 2s कॉम्प्लिमेंट 2s compliment बायनरी एडिशन आणि आणि 2s कॉम्प्लिमेंट अरिथमॅटिक 2 compliment arithmetic कसे परफॉर्म करायचे हे पाहणार आहोत साइन मॅग्नेट्युड रिप्रेझेंटेशन अगदी सोपा आहे साईं बीट हे स्पेशली लेफ्ट साईडला असते आणि सर्वात लेफ्ट साईड मोस्ट सिग्निफिकँट बीट कन्सिडर करतात आणि राहिलेली असते स्लाइडमध्ये दाखवलेल्या ठिकाणी साईं पार्ट आणि मॅग्नेट्युड पार्ट रिप्रेझेंट केला जातो साईं बीट ला झिरो असेल तर पॉझिटिव्ह साईं ve कन्सिडर केले जातात वन असेल तर निगेटिव्ह साईं कन्सिडर केले जाते हे झालं साइन कन्व्हेन्शन जर आपल्याला 8 bit नंबर रिप्रेझेंट करायचा असेल तर आपण फक्त इन्टिजर पार्ट कन्सिडर करूया आणि फॅक्शन पार्ट नंतर घेऊया 8 bit नंबर 0 0 0 0 0 0 0 1 झिरो हे पर्टिक्युलर साईं बीट आहे हा झिरो पॉझिटिव आहे बाकी सर्व झिरो आणि एक आहे आधीच्या क्लास मध्ये आपण डिस्कस केलं त्यानुसार इथे फक्त बाइनरी मॅग्नेट्युड येईल कारण 1 युनिट प्लेस ला आहे आणि बाकी सर्व झिरो आहेत म्हणून कोईफिशियंट झिरो येईल म्हणून इथे फक्त 1 आला मग 1 कसा रिप्रेझेंट करणार So the magnitude part will remain same only the sign bit changes from 0 to 1 ok त्यामुळे विशालता भाग समान राहील केवळ साइन बिट 0 ते 1 पर्यंत बदलते 0000 0001 1 1000 0001 1 जर आपल्याकडे 1 0 0 0 आणि 0 0 0 1 असेल तर हा 1 असेल त्यामुळे हा वन दोनच्या पावर शी संबंधित नाही 0000 0001 1 1000 0001 1 हे फक्त साइन बीट असल्यामुळे टू रेस टू सेवेन येणार नाही तसेच आपण एक पर्टिक्युलर नंबर घेतला 00010110 इथे झिरो पॉझिटिव्ह साईन बीट आहे इथे 4ची प्लेस 16 टू ची प्लेस 4 प्लस टू 1642 म्हणजे 22 सेकंड केसमध्ये झिरो ऐवजी वन आहे म्हणून 22 जर सर्व वन असतील तर 127 येईल झिरो म्हणजे 127 1 म्हणजे 127 8 बीट रिप्रेझेंटेशन मधे 127 ते 127 रिप्रेझेंट करू शकतो 2x127254 म्हणजे 8 bit वरून 255 नंबर प्रेझेंट करता येतात 8 बिट्स वापरून 256 रिप्रेझेंटेशन करता येतात पण इथे फक्त 255 नंबर प्रेझेंट केले जातात हि रीप्रेझेंटेशनची एक पद्धत झाली दुसरी पद्धत वन्स कॉम्प्लिमेंट नंबर आहे यामध्ये आपण फक्त पॉझिटिव नंबरचे इन्वर्जन घेतो म्हणजेच पॉझिटिव नंबरचा कॉम्प्लिमेंट 0 0 0 0 0 0 0 1 हा पॉझिटिव्ह नंबर आहे पहिले बीट हे साइन बीट आहे त्यामुळे प्लस वन या नंबरचे फक्त इन्वर्जन घेतले तर झिरो वन होईल आणि वन झिरो होईल हा मायनस वन आहे याचा फक्त इन्वर्जन घेतलं तर झिरोचा वन आणि वनचा झिरो होईल आणि रिप्रेझेंटेशन 22 टू येईल आपण 127 बघितले त्याचे प्रेझेंटेशन 127 सेवन येईल हे झालं फर्स्ट कॉम्प्लिमेंट रीप्रेझेंटेशन यानंतर 2s कॉम्प्लिमेंट रिप्रेझेंटेशन 2s कॉम्प्लिमेंट मध्ये वन्स कॉम्प्लिमेंट ला 1 ऍड करून निगेटिव्ह नंबर मिळवला जातो आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट कसा मिळवायचा ते माहित आहे त्यामध्ये वन एड केल्यावर 2s कॉम्प्लिमेंट रेप्रेसेंटेशन मिळेल फॉर एक्झाम्पल प्लस वन मग आधी मिळवलेल्या कॉम्प्लिमेंट मध्ये एड केला की 2s कॉम्प्लिमेंट मिळेल सर्व आठ 1s हे 2s कॉम्प्लिमेंट्स रिप्रेझेंटेशन आहे सर्व वन हे आधीच्या वन्स कॉम्प्लिमेंट मधील आहेत हे सर्व 1s झिरो कन्सिडर होत नाहीत तसेच 22 1s कॉम्प्लिमेंट मध्ये 1 एड केला की 22 येईल आपल्याला याप्रकारे मायनस 22चा 2s कॉम्प्लिमेंट मिळेल आपण 126 चे सर्व बिट्स इन्वर्ट करून वन एड केला तर 126 मिळेल 100000010 126 जर वन्स कॉम्प्लिमेंट च्या पुन्हा कॉम्प्लिमेंट घेतला तर ओरिजनल नंबर मिळेल आपल्याकडे 2s कॉम्प्लिमेंट नंबर आहे म्हणजे निगेटिव्ह नंबर त्याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घेतला तर काय होईल त्याचे एक एक्झाम्पल बघूया स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे 1 आहे सर्व आठ वन्स आहेत याचा 1s कॉम्प्लिमेंट घेतला तर आपल्याला सर्व झिरो मिळतील त्यामुळे प्लस वन यामुळे 2s कॉम्प्लिमेंट होईल 0 0 0 0 0 0 0 1 हा ओरिजनल पॉझिटिव्ह नंबर प्लस वन यावरून आपल्या असे लक्षात येते की जर एखाद्या नंबरचा 2s कॉम्प्लिमेंट करून त्याचा पुन्हा 2s कॉम्प्लिमेंट केला तर मायनस मायनस प्लस असा ओरिजनल नंबर पुन्हा मिळेल आता बाइनरी एडिशन आणि सबट्राक्शन कशी करायची ते बघुया आपण डेसिमल मध्ये करतो तशीच एडिशन आणि सबट्राक्शन येथे करणार आहोत आपण आधी ऍडीशन बघूया 00 011 101 112 बायनरी मध्ये टू म्हणजे 1 0 000 011 1110 जेव्हा आपण 2133 अॅड करणार तेव्हा डेसिमल मधील 21 16 4 असे रेप्रेझन्ट करणार अणि 32 25 आणि 1 असे रेप्रेझन्ट करणार 11 10 येईल म्हणजे 0 येईल आणि कॅरी 1 येईल 1001 येईल मग आपल्याला 00110110 मिळेल म्हणजे 25 32 24 16 224 2 32164254 हा झाला इक्विवलेंत 54 आणि 2133 केले की 54 येईल असेच आपण 21101करू शकतो जर रिझल्ट आऊट ऑफ रेंज असतील तर व्हॅलिड रिझल्ट मिळणार नाही या एक्झाम्पल मध्ये वन प्लस वन झिरो त्यामुळे कॅरी वन प्लस वन पुन्हा झिरो मग पुन्हा कॅरी वन 3 वन्स चा रिझल्ट आला 1 1 आणि हे पुन्हा डेसिमल मध्ये कन्व्हर्ट केल्यावर 124 सबट्रॅक्शन करताना 0 00 1 01 1 10 0 1 करताना 1 बोरो घ्यावा लागेल वन बोरो घेतल्यामुळे रिझल्ट वन येईल आणि घेतलेला बोरो सेकंड प्लेस मधून सबट्रॅक्ट करावा लागेल 0-00 1-01 1-10 0-10-11 21 2 हे एक्झाम्पल बघूया स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे रिझल्ट 19 येईल जर छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करायची असेल तर काय करणार समजा 5 8 आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो आणि मायनस साईन देतो म्हणजे 8 5 आणि मायनस साईन देतो म्हणजे 3 अशाच पद्धतीने स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे मायनस म्हणजे साइन बीट येईल डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा बाइनरी सिस्टीम मध्ये आपण अरिथमॅटिक करतो आणि लॉजिक सर्किट्स बिल्डींग ब्लॉक युजिंग गेट्स आणि सर्व लॉजिक गेट असतील तर 2s कॉम्प्लिमेंट अरिथमॅटिक 2s compliment arithmetic केली जाते आपण 2s कॉम्प्लिमेंट नंबर रिप्रेझेंटेशन बघितले आता 2s कॉम्प्लिमेंट अरिथमॅटिक पाहूया यामध्ये एडिशन नॉर्मल स्टॅंडर्ड प्रोसेस आहे आणि संरक्षण मध्ये ओरिजनल नंबरचा 2s कॉम्प्लिमेंट घेतला की निगेटिव नंबर मिळेल त्यानंतर दोन नंबर एड केल्यावर येईल म्हणजेच बेसिकली सबट्रॅक्शन ही पण एक एडिशन प्रोसेस होईल म्हणून ऍडर ब्लॉक एडर सर्किट एडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही परफॉर्म करेल जेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन हवी असेल तेव्हा निगेटिव नंबर मिळवण्यासाठी 2s कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये नंबर रिप्रेझेंट करावा लागेल स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे जो नंबर वजा करायचा आहे तो minuend आणि ज्या मधून वजा करायचा आहे तो subtrahend ऑडिशन ही सिम्पल नॉर्मल प्रोसेस आहे आपण ज्या पद्धतीने एडिशन करतो तसेच 8316 केल्यावर स्लाईडमध्ये दिसत आहे 99 मिळाले आता 83 16 बघुया आपण डेसिमल सिस्टीम मधील नंबर घेत असलो तरी ऑपरेशन बायनरी मध्ये करतोय यामध्ये सिक्सटीन हा subtrahend आहे जो 2s कॉम्प्लिमेंट ने निगेटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करावा लागेल 16 आपण बायनरी मध्ये घेतले हे 16 त्याचा वन कॉम्प्लिमेंट घेऊन वन झिरो झाले आणि झिरो वन झाले याचा 2s कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर 16 मिळाले आता 83 आणि 16 ची ऍडीशन केल्यावर आपल्याला रिझल्ट येईल आणि जनरेट झालेला कॅरी डिस्कार्ड केल्यावर पॉझिटिव रिझल्ट येईल कॅरी डिस्कार्ड करून आलेला रिझल्ट डेसिमल मध्ये कन्व्हर्ट केल्यावर 67 येईल आता 16 83 करूया निगेटिव्ह 83 घेण्यासाठी 83 चा 2s कॉम्प्लिमेंट घ्यावा लागेल दोन्ही नंबर एड केल्यावर रिझल्ट येईल आणि इथे कॅरी जनरेट झाला नाही इथे वन हे साइन बीट असल्यामुळे आलेला नंबर निगेटिव आहे जर आपल्याला फक्त मॅग्नेटयूड पार्ट हवा असेल तर पुन्हा 2s कॉम्प्लिमेंट घेतल्यावर करेस्पोंडीग पॉझिटिव पार्ट येईल म्हणजे इथे आपल्याला 1 0 1 1 1 1 0 1 मिळाला कॉम्प्लिमेंट घेतल्यावर रिझल्ट येईल 0 1 0 0 0 0 1 1 म्हणजेच डेसिमल मध्ये 67 अशा प्रकारे आपल्याला मॅग्नेटयूड पार्ट मिळेल पण आंसर निगेटिव आहे हे आपल्याला माहित आहे म्हणजे जेव्हा आपण बायनरी टू डेसिमल कन्वर्जन करतो तेव्हा नॉर्मल नंबर रिप्रेझेंट करतो 2s कॉम्प्लिमेंट वेटेज वापरत नाही म्हणजेच इथे कॅरी नाही आणि साइन बीट असल्यामुळे नंबर निगेटिव्ह आहे आणि फक्त मॅग्नेटयूड हवा असेल तर 2s कॉम्प्लिमेंट घ्यावा लागेल 16 83 6 आता जर आपल्याला निगेटिव नंबर मधून एखादा नंबर सबट्रॅक करायचा असेल तर कसा करणार आधीचे एक्झाम्पल घेऊन आपण कंटिन्यू करूया आपण ऑलरेडी 83 घेतलेला आहे म्हणजे 83 16 म्हणजेच आपण आधी 16 पण कॅल्क्युलेट केलेले आहे जर हे दोनी एड केले तर आपल्याला कॅरी मिळतोय तो डिस्कार्ड केल्यावर इथे वन हे साईं बीट आहे म्हणजे रिझल्ट निगेटिव्ह आहे म्हणजे 2s कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये आहे जर आपल्याला फक्त मॅग्नेटयूड पार्ट हवा असेल तर 2s कॉम्प्लिमेंट घ्यावा लागेल म्हणून 1 0 0 1 1 1 0 1 या नंबरचा 2s कॉम्प्लिमेंट घेतल्यावर 0 1 0 0 0 0 1 1 मिळेल याचा रिझल्ट साईन बीट असल्यामुळे 99 येईल जर आपल्याला निगेटिव नंबर सबट्रॅक्ट करायचा असेल तर ही दोन पॉझिटिव नंबरची एडिशन होईल आपल्याला 83 16 करायचे आहे 16 चा 2s कॉम्प्लिमेंट घेतल्यावर आपल्याला ओरिजनल नंबर मिळेल 83 8316 यांची ऍडमिशन केल्यावर रिझल्ट 99 आला पॉझिटिव्ह असल्यामुळे रिझल्ट पॉझिटिव आहे म्हणजेच आपण वेगवेगळ्या परफॉर्मन्स केले तरी इफेक्टिवेली एडिशन करावी लागते सबट्रॅक्शन मधे subtrahend चा 2s कॉम्प्लिमेंट घेऊन minuend ला ऍड आणि कॅरी असेल तर डिस्कार्ड करावा लागतो जर साईं बीट झिरो असेल तर रिझल्ट जसा इंटरप्रिट केला आहे तसा रीड करता येतो जर नसेल तर रिझल्ट निगेटिव्ह म्हणजे 2s कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये असतो जर आपल्याला मॅग्नेटयूड काढायचे असेल म्हणजेच बायनरी टू डेसिमल कन्व्हर्ट करायचे असेल तर 2s कॉम्प्लिमेंट घ्यावा लागेल मग आलेल्या नंबरला 1248 अशी प्लेस असेल मग तो कन्वर्ट करून करेस्पोंदिंग नंबर मिळेल अशाप्रकारे 2s कॉम्प्लिमेंट चा वापर करता येतो आधीच्या क्लास मध्ये आपण नॉर्मल इन्टिजर रिप्रेझेंटेशन फिक्स्ड पॉइंट रीप्रेझेंटेशन पाहिले हे सर्व 2s अरिथमॅटिक वापरून सोप्या पद्धतीने करता येतात आपण सारांश बघूया साईं मॅग्नेट रिप्रेझेंटेशन ला सेपरेट साईं असते 8 बिट्स चा वापर करून करून चा वापर करून 255 नंबर्स रिप्रेझेंट करता येतात वन्स कॉम्प्लिमेंटरी रीप्रेझेंटेशन मध्ये निगेटिव्ह नंबर मिळविण्यासाठी त्या नंबरचा वन्स कॉ 127 ते 127 असे साईं मॅग्नेट्युड रिप्रेझेंटेशन करता येते 8 बिट्स म्प्लिमेंट किंवा पॉझिटिव्ह काउंटर पार्ट चे इन्वर्जन घ्यावे लागते 2s कॉम्प्लिमेंट रिप्रेझेंटेशन मध्ये वन्स कॉम्प्लिमेंट ला ऍड करून निगेटिव नंबर मिळवता येतो आणि रेंज 127 ते127असते जेव्हा आपण बाइनरी एडिशन करतो तेव्हा कॅरी जनरल होतो आणि सबट्रॅक्शन मध्ये बोरो घ्यावा लागतो म्हणजे तिथे डेसिमल प्रमाणेच एडिशन सबट्रॅक्शन करावी लागते परंतु बेस 2 असतो 2s कॉम्प्लिमेंट रीप्रेझेन्टेशन मध्ये सबट्रॅक्शन करताना निगेटिव्ह नंबरची एडिशन कन्सिडर करावी लागते बेसिकली जो नंबर subtrahend 2s कॉम्प्लिमेंट घेऊन बायनरी नंबर बरोबर एड करावा लागतो 2s कॉम्प्लिमेंट मध्ये रूल्स वापरून सर्व पॉसिबल ऑपरेशन्स करता येतात म्हणजेच लहान संख्या मोठ्या संख्येतून वजा करता येते किंवा मोठी संख्या लहान संख्येतून वजा करता येते 2s कॉम्प्लिमेंट चे रुल्स आहेत जर कॅरी प्रेझेंट असेल तर इग्नोर करावा लागतो आणि कॅरी नसेल आणि साइन बीट वन असेल तर रिझल्ट निगेटिव येतो त्याची मॅग्नेट्युड घेण्यासाठी 2s कॉम्प्लिमेंट घ्यावा लागतो धन्यवाद